आता आम्ही करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताची ऑप एम्प वापरुन अंमलबजावणी करू जो व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत म्हणून बनवला आहे करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आउटपुट व्होल्टेज Vo ii Rm या रिलेशनशिप चे पालन करतो जो करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताचा ट्रान्स रेसिस्टेंस किंवा ट्रान्स इम्पेडन्स आहे जसे MOS ट्रान्झिस्टर वापरुन करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताच्या बाबतीत आम्ही एक एरर व्होल्टेज परिभाषित करतो Vo ii Rm आणि जर हे शून्यापेक्षा जास्त झाले तर याचा अर्थ असा आहे की आउटपुट व्होल्टेज इच्छिता पेक्षा जास्त आहे आउटपुट कमी केले जाणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे हे शून्यापेक्षा कमी असल्यास आउटपुट वाढवणे आवश्यक आहे आपण एक ऑप एम्प घ्या आम्ही एक व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत म्हणून मॉडेल केले तर तेथे इनपुट डिफरन्स व्होल्टेज Vd आहे आणि आउटपुट काही Ao Vd आहे Ao एक मोठा नंबर आहे किंवा तुम्हाला तो एक मोठा नंबर असणे आवडेल आता हे कसे कार्य करते जर Vd सकारात्मक असेल आउटपुट मोठ्या सकारात्मक मूल्याकडे जाईल जर Vd नकारात्मक असेल तर ते मोठ्या नकारात्मक मूल्याकडे वळविले जाईल म्हणजे आउटपुट व्होल्टेज कमी करण्यासाठी आपल्याला Vd अधिक नकारात्मक बनवावे लागेल आपल्याला Vd कमी करावे लागेल किंवा ते सध्या आहे त्यापेक्षा जास्त नकारात्मक बनवावे लागेल आणि त्याचप्रमाणे आउटपुट वाढविण्यासाठी Vd अधिक सकारात्मक बनविणे आवश्यक आहे आता येथे तुम्ही पहाल की एरर व्होल्टेज Vo ii Rm शून्या पेक्षा कमी असल्यास आउटपुट वाढविणे आवश्यक आहे तेव्हा दोन एकत्र ठेऊन आपण पाहू की जेव्हा Vo ii Rm शून्यापेक्षा कमी असेल Vd प्रत्यक्षात शून्य पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे Vd हे याप्रमाणे परिभाषित केलेल्या चिन्हासह ऑप एम्पचे इनपुट डिफरन्स व्होल्टेज आहे त्यामुळे हे जर आऊटपुट वोल्टेज असेल तर आणि हे Vd आहे मला येथे Vd हे Vo ii Rm असे असावे असे वाटते ज्यामुळे येथे वर्णन केल्याप्रमाणे क्रिया घडू शकते तर Vd Vo ii Rm असेल तर काय होते की जेव्हा Vd 0 आउटपुट अधिक नकारात्मक किमती कडे जाईल म्हणजेच असे होऊ नये असे तुम्हाला वाटते तर Vd हे Vo ii Rm बरोबर असणे आवश्यक आहे आता आम्ही हे कसे मिळवावे Vo ii Rm तसेच जसे की ट्रान्झिस्टर करंट नियंत्रित व्होल्टेज स्रोत याच्या बाबतीत Vd जर हा आउटपुट नोड आहे आणि हे इनपुट करंट स्रोत आहे जर मी Rm येथे अशाप्रकारे जोडला असेल येथे वोल्टेज असे Vo ii Rm आणि आपल्याला आहे Vd समान पाहिजे आहे तर तसे करण्याचा सोयीचा मार्ग म्हणजे आपण या ग्राउंडशी कनेक्ट करा आणि तो येथे कनेक्ट करा तर आता तुम्ही ते पाहू शकता की Vd हे Vo ii Rm समतुल्य आहे तर एक करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत ऑप एम्प वापरुन तो असा दिसेल तर हे Vo आहे हे Rm आहे आणि हे ii आहे अर्थात इनपुट स्त्रोताला अंतर्गत रेसिस्टन्स Rs असू शकतो आता ऑप एम्प एक वोल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत म्हणून बेतलेले आहे याचा अर्थ असा की जर हे वोल्टेज Vd आहे आउटपुट होल्टेज Vo हे Ao Vd आहे यातून आपल्याला नेमके काय मिळते त्याचे विश्लेषण करूया आणि सोपे पडावे म्हणून मी येथे Rs चा समावेश करणार नाही परंतु आपण ते समाविष्ट करू शकता आणि त्याचे विश्लेषण करा आणि त्यातून काय बाहेर पडते ते पहा या प्रकरणात हे आपल्याला माहीत आहे हे Vd आहे येथे होल्टेज Vo ii Rm असावे कारण हा करंट रेसिस्टन्स मधून प्रवाहित होतो ऑप एम्प मध्ये काहीही प्रवाह नाही आम्ही असे गृहित धरतो की ऑप एम्पचे इनपुट रेसिस्टन्स स्वतःच इंफायनाईट आहे त्यामुळे आता हे Vd या समान आहे आणि यावरून आपण पाहू शकता की Vd Vo Ao जी Vo Ao आहे यावरून आपल्याला असे दिसते की Rm 1 1 Ao हे Vo ii च्या बरोबर आहे आता हे आऊटपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट दरम्यान इच्छित प्रमाण आहे आणि आमच्याकडे प्रत्येक डिनॉमिनेटर मध्ये काहीतरी जादा आहे परंतु हे युनिटी मध्ये घटते आणि हे प्रमाण Rm पर्यंत जाते जर Ao ∞ जर ऑप एम्पचा गेन इंफायनाईट असेल तर आपल्याला पाहिजे तेच मिळेल तर ऑप एम्प वापरुन हा करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे स्लाइड वेळ 0639 आता इतर बर्याच करंट नियंत्रित उपकरणांप्रमाणेच बर्याच वेळा अशा डिव्हाइसचा वापर व्होल्टेज इनपुटद्वारे केला जातो कल्पना करा की आपल्याकडे करंट नियंत्रित व्होल्टेज स्रोत Rm होते आणि हे स्रोत रेसिस्टन्स RS आहे आम्ही समांतर संयोजन Rs या सिरीज संयोजनात रूपांतरित करू शकतो आणि व्होल्टेज जो आहे ii Rs आणि यामुळे करंट नियंत्रित व्होल्टेज स्रोत चालविला जातो आता एकदा आपल्याकडे सर्किट झाल्यावर आपण हे विसरू शकतो की आपण कधी करंट स्त्रोतापासून सुरुवात केली आहे आम्ही व्होल्टेज स्रोत Vi म्हणून याचा विचार करू शकतो आणि हे असे काढा आपल्याकडे इनपुट स्त्रोता बरोबर सीरिजमध्ये काही रेसिस्टन्स Rs आहे करंटच्या स्रोताचा हा अंतर्गत रेसिस्टन्स होता हा घटक आपण विसरू शकतो आपल्याकडे काही वोल्टेज स्रोत आहे आणि आपल्याकडे सीरिजमध्ये काही रेसिस्टन्स आहे आणि काही रेसिस्टन्स Rm तिथे आहे येथे आउटपुट व्होल्टेज ii Rm आहे जे असेही लिहिले जाऊ शकते Vi Rm Rs म्हणून जर हे Vo Vo Vi असेल तर Rm Rs अर्थात सहसा या Rm आणि Rs घोषीत नाहीत जर आपण ट्रान्स इम्पेडन्स एम्पलीफायर म्हणून त्यांना वापरत नाहीत तर आम्ही त्यांना R1 R2 म्हणतो त्याबाबतीत ते बनतात R2 R1 तर हे करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतांपेक्षा वेगळे काहीच नाही जे व्होल्टेज स्त्रोत आणि रेझिस्टर च्या मालिकेत चालते बर्याच वेळा असे वापरले जाते या प्रकरणात आपण पाहू शकता की एक गेन Rs वर अवलंबून आहे जो व्होल्टेज स्त्रोतासह मालिकेत आहे हा एक वोल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत नाही कारण वोल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतामध्ये गेन VoVi पाहिजे ते Vi च्या अंतर्गत रेसिस्टन्स वर अवलंबून नाही आता उदाहरणादाखल येथे आणखी एक रेसिस्टन्स असेल जो या मालिकेसह दिसतो आणि तो त्या रेसिस्टन्स वर अवलंबून आहे तर हा करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे जो त्याच्या अंतर्गत रेसिस्टन्ससह मालिकेत व्होल्टेज स्त्रोताद्वारे चालविला जातो आता आपण दोन सर्किट पाहिले आहे एक ऑप एम्प वापरून व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत या सारखे दिसते आणि एक ऑप एम्प वापरून करंट नियंत्रित व्होल्टेज स्रोत जे असे दिसते आणि व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोताच्या बाबतीत आउटपुट अगदी k Vi आहे जिथे हे k रेझिस्टर रेशो द्वारे दिले जाते जर हे R आणि R असेल तर K तेथे दिसते किंवा आपण या R2 आणि R1 असे म्हटल्यास ते 1 R2 R1 Vi असे होईल या प्रकरणात आउटपुट व्होल्टेज ii Rm असेल आता जर ऑप एम्पचा गेन इन्फिनिटी झाला तर हे खरे आहेत तर एक ऑप एम्प ज्याचा गेन इन्फिनिटी आहे तो एक आदर्श ऑप एम्प म्हणून ओळखला जातो आणि आदर्श ऑप एम्पच्या बाबतीत याचा गेन 1 R2 R1 होईल याचा गेन Rm होईल व्होल्टेज स्त्रोतासह चालविल्या जाणार्या या मध्ये व्हेरिएंट Vi R1 R2 आहे येथे आउटपुट R2 R1 Viआहे ऑप एम्पचा गेन इन्फिनिटी असेल आता नक्कीच हे दोन सर्किट आपल्यास अगदी परिचित आहेत आणि ते क्लासिक नॉन इन्व्हर्टींग एम्पलीफायर आणि इनव्हर्टींग एम्पलीफायर शिवाय काहीच नाहीत म्हणूनच याने आपण ऑप एम्प वापरुन नियंत्रण स्त्रोत कसे जाणून घेऊ शकतो तर आम्ही ऑप एम्प वापरुन नियंत्रण स्त्रोत देखील बनवू शकतो व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत तसेच करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत कसे तयार करावे हे आपण पाहिले आहे